ओके बरोबर तर आपण आता ज्याला डेबाय मॉडेल म्हणतात त्याच्याशी डिल करणार आहोत तर डेबाय मॉडेल हे एक अॅप्रॉक्सीमेशन आहे परंतु हे एक प्रकारे वाजवी देखील आहे कारण तर माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की त्याची विविध वैशिष्ट्य पहा ह्या इथे छेद स्थानी दिसणारी फ्रिक्वेन्सी टर्म काय आहे बरोबर तर या झिरो फ्रिक्वेन्सी ला ह्या एक्सप्रेशन मध्ये सरव्हाईव्ह करणारी टर्म कोणती आहे विद्यार्थी एपसिलोन एस एपसिलोन एस बरोबर तर ही आहे हिला आपण म्हणू शकता स्टॅटिक किंमत त्यानंतर सर्वात उच्च फ्रिक्वेन्सीज वर काय होते होय आपल्याला एपसिलोन इन्फिनिटी मिळेल तर ही हाय फ्रिक्वेन्सी केस आहे खूप उच्च फ्रिक्वेन्सी केस बरोबर आणि हा त्या ठिकाणचा टाऊ त्याला काय म्हणतात रिलॅक्सेशन टाईम ओके त्यामुळे हे कदाचित परमिटीव्हीटी च्या फ्रिक्वेन्सी डिपेंडंन्स चे सर्वात सोपे एक मॉडेल आहे बरोबर सर आपल्या आधीच्या इथल्या एक्सप्रेशन मध्ये आपण याबाबतीत काहीच बोललो नाही चा कोणता फॉर्म असेल याबद्दल बरोबर तर आपण ह्या ने फॉर्म वन म्हणून सुरुवात करणार आहोत आणि तरीदेखील मला पूर्वीचा इतिहास स्टोअर करावा लागेल का हे मी पाहीन किंवा इथे कोणती एखादी हुशारीची गोष्ट जी मी करू शकते अशी आहे का ओके खरतर आपण जे काही करत आहोत त्या मागचा उद्देश हाच आहे तरीही इथे येणारी संपूर्ण टर्म बऱ्याच वेळा येणार आहे तर त्यामुळे मी तिला एक शॉर्टहँड नोटेशन देणार आहे मी त्याला म्हणणार आहे ओके हि फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये असल्याकारणाने मी मी तिच्या डोक्यावर हे टिल्डे ठेवले आहे तर ही आहे ओके पुन्हा एकदा मागे वळून टाईम डोमेन च्या चित्राकडे पाहता जर मला ते मॉडेल इम्प्लिमेंट करायचे असेल तर मला कशाची गरज लागेल तर हे इलेक्ट्रिक फील्ड यी सेल्स च्या कॅल्क्युलेशन मधून येत आहेत तर ते फंक्शन्स नाहीत ते केवळ नंबर्स आहेत डाव्या बाजुला कोणता आहे तर हा कोणत्या डोमेन मध्ये आहे फ्रिक्वेन्सी की टाईम हे टाईम डोमेन आहे बरोबर तर मी परमिटीव्हीटी जी डीस्पर्सीव्ह आहे तिच्या काही फ्रिक्वेन्सी डोमेन व्हर्जन ने मी सुरुवात केली तर आता ह्या ला इम्प्लिमेंट करण्यासाठी कारण मला हा अपडेट इक्वेशन्स मध्ये घालण्यासाठी लागणार आहे अपडेट इक्वेशन्स काय आहेत जर समजा मला हे दिसले तर मला टाईम डोमेन मध्ये हवा आहे त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा तर हा टाईम डोमेन मध्ये मिळवण्यासाठी मला टाईम डोमेन मधील ची गरज लागेल परंतु मी जिथून सुरुवात केली आहे ती सुरुवात फ्रिक्वेन्सी आहे तीच सोप्यात सोपी जागा आहे सुरू करण्यासाठी तर आता मला टाईम फंक्शन म्हणून मिळवण्यासाठी ह्या एक्सप्रेशन चा इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म काढण्याची गरज आहे त्यामुळे मी तो पुन्हा वापरू शकेन विद्यार्थी कुठे सुरुवात सुरुवातीला फक्त आपण घालू ला काय होईल आपल्याला इ एस मिळेल सॉरी मिळेल त्याला स्टॅटिक असे म्हणतात कारण झिरो फ्रिक्वेन्सी बरोबर तर ह्याचा मला जर इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म काढायचा असेल तर काय आहे उदाहरणार्थ तर आता पार्ट बाय पार्ट ने आपण येथे पाहूया चा इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म काय आहे ओळखीचा दिसतो का हा हा एक्सपोनेन्शियल आहे म्हणजे आहे डिकेइंग विद्यार्थी डिकेइंग होय बरोबर तर त्याठिकाणी असेल काही हा कॉन्स्टंट एपसिलोन इन्फिनिटी कॅरी फॉरवर्ड करेल बरोबर माझ्याकडे आणखीन एक गोष्ट म्हणजे याठिकाणी भागिले आहे कारण हा छेद स्थानी आहे बरोबर तर हे असेल भागिले आणि आणखीन एक गंभीर गोष्ट नाही मध्ये मी काहीतरी मिस केले आहे याठिकाणी माझ्याकडे अजून एक टर्म असायला हवी होती विद्यार्थी युनिट युनिट स्टेप विद्यार्थी युनिट स्टेप प्रत्येकाला युनिट स्टेप म्हणजे काय माहित आहे बरोबर तर हे आपले खूप सोपे आहे ह्या युनिट स्टेप शिवाय जर मी ह्या फंक्शन चा फोरियर ट्रान्सफॉर्म काढला तर हे केवळ मायनस टाइम् स्केल ला अनबाउंडेड असेल बरोबर म्हणून मला हा युनिट t हवा आहे तर हा माझा चा इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म आहे आता मला चा इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म मिळू शकेल पहिल्या टर्म ला काय होईल ते केवळ नसेल तर त्याठिकाणी आणखीन काहीतरी दुसरे असू शकेल विद्यार्थी डेल्टा टी तर आता माझ्याकडे जर माझा आहे तर माझा दुसरा पुढचा उद्देश काय असेल विद्यार्थी त्यामध्ये वापरायचा तो इक्वेशन मध्ये वापरा बरोबर तर आपले इक्वेशन तर आता मी काय केले पाहिजे आता मला हे ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायला लागेल तर हे करण्यापूर्वी आधी फक्त प्लान करूया ओके लक्षात ठेवा हे संपूर्ण टर्म ला म्हणतात बरोबर या संपूर्ण टर्म ला लक्षात ठेवा खरंतर आपण या इंटीग्रल चे कोणतेही अनालीटीकल इव्हॅल्यूएशन करू शकणार नाही FDTD मध्ये आपण स्पेस आणि टाईम ला डिस्क्रीटायझिंग करतो त्यामुळे नवीन टाईम इन्स्टंट पर्यंत नवीन टाईम अपडेट पर्यंत इलेक्ट्रिक फिल्ड आणि मॅग्नेटिक फिल्डचे काय होईल ते कॉन्स्टंट राहतील दिलेल्या टाईम इंटरवल पर्यंत ते कॉन्स्टंट राहतील आणि त्यानंतर ते अपडेट होतील अशाप्रकारे FDTD काम करते या ठिकाणी कोणतेही अनालीटीकल इव्हॅल्यूएशन नाही तर आता हे टाईम इंटीग्रल त्याचे डिस्क्रीटायझिंग करण्यासाठी मी कसे काय करायला हवे विद्यार्थी डेल्टा टी बरोबर तर माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्याला 0 ते t स्प्लिट करेन विद्यार्थी 0 ते t प्रत्येक टाईम इन्स्टंट ला हे समेशन होईल बरोबर तर समजा हे आहे माझे टाईम इंस्टंट आहे माझा टाईम 0 ते t मी आता हे इंटरव्हल्स मध्ये त्याचे तुकडे करत आहे आणि त्यानंतर समेशन तर काय होईल तर माझे हे माझे नोटेशन आहे कशासाठी तर हे सर्व विशिष्ट पॉइंट ला स्पेस मध्ये होत आहे विद्यार्थी चा ठराविक फॉर्म आहे कारण आपण या डेबाय मॉडेल बद्दल विचारत आहात का विद्यार्थी होय हे अनालीटिकली डीराईव्ह केलेले आहे का विद्यार्थी होय 0 ते t इंटिग्रल 0 ते t आहे विद्यार्थी होय मी असे विचारीत आहे की की त्याला एखादे अनालीटिकल सोल्युशन आहे का हे इक्वेशन विद्यार्थी E नाही कारण मला माहित नाही जर ह्या इंटीग्रल मध्ये माझ्याकडे नसेल जर माझ्याकडे फक्त असेल जे टाईम चे फंक्शन म्हणून ओळखले जाते नंतर मी कदाचित हे इव्हॅल्यूएट करू शकते पण मला माहित नाही हे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिल्ड देखील आहे की जे स्वतः कम्प्युटेशन चा एक भाग आहे मला इलेक्ट्रिक फील्ड माहित नाही खरंतर माझ्याकडे आणि नाही तर हा एक प्रकारे गैरसोय करणारा प्राणी इथे आहे कारण मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation मध्ये आहे आणि नाही त्यामुळे मला ला जावे लागेल आणि कडून कडे यावे लागेल त्यामुळे जरी इथे आहे तरी मला या इक्वेशन मधून त्याला प्रयत्न करत काढायला लागेल ही त्या टाईम इन्स्टंट n मधील डिस्प्लेसमेंट फिल्ड ची किंमत आहे ओके आता पहिले काय असेल तर आता हा इंटीग्रल मधला पहिला प्राणी बाहेर येईल बरोबर तर हे संपूर्ण एक्सप्रेशन बरोबर हे संपूर्ण एक्सप्रेशन ह्या इथून त्या तिथे सबस्टीट्यूट होणार आहे त्यामुळे पहिली टर्म मला काय देईल विद्यार्थी एपसिलोन हे इलेक्ट्रिक फिल्ड बरोबर गुणले जाते कारण इलेक्ट्रिक फील्ड हे याठिकाणी कोणत्या टाईम इन्स्टंट ला आहे विद्यार्थी हे जे आहे तेच आहे त्यामुळे हे सारखेच आहे बरोबर त्याहीपेक्षा माझ्याकडे कंटीन्यूअस टाईम व्हर्जन आहे खालचा भाग डीस्क्रीट व्हर्जन आहे बरोबर तर तर हा आहे डीस्क्रीट आणि हा आहे कंटीन्यूअस बरोबर पुढील या ठिकाणी आहे जिथे खरी गंमत सुरू होते बरोबर तर मी या ठिकाणी असे गृहीत धरणार आहे की प्रत्येक टाईम इंटरवल वर इलेक्ट्रिक फील्ड चेंज होत नाही बरोबर तर माझ्याकडे आता समेशन असणार आहे त्यामुळे तर उदाहरणार्थ हे n आहे बरोबर तर माझ्याकडे याच्यावर याच्यावर ह्याच्यावर ह्याच्यावर आणि शेवटी यावर आहे बरोबर तर हे आहे 0 1 2 3 ह्या पॉईंट पर्यंत सर्व जे n मायनस वन टाईम इंटर्वल चा सुरुवातीचा पॉईंट आहे बरोबर त्यामुळे मी च्या सुरुवातीला मी इलेक्ट्रिक फील्ड गृहीत धरणार आहे ला ते सारखेच राहणार आहे बरोबर तर या ठिकाणी माझ्याकडे काय असेल माझ्याकडे असेल आणि हे हे काय असेल समेशन इंटिग्रेशन ची लिमिट काय असतील मी इथे व्हेरिएबल इंट्रोड्युस केला आहे तर सुरुवातीचा पॉईंट कोणता असेल विद्यार्थी M डेल्टा t ते आणि ह्या इंटीग्रल मध्ये काय असेल विद्यार्थी एपसिलोन आर नाही विद्यार्थी एपसिलोन तो तिथे आहे तो तुमच्याकडे बघत आहे विद्यार्थी एपसिलोन एस बाय होय परंतु त्यासाठी मला हे शॉर्टहँड नोटेशन माहित आहे

तर आता आपण उदाहरणादाखल लिमिट तपासून पाहूया सबस्टीट्यूट करू ओके तर मला पहिल्या सेगमेंट मधून गुणिले इंटीग्रल मिळेल 0 ते कडून बरोबर Refer Time 1143 हे आहे कन्व्होल्युशन तर असे समजूया मी घेईन त्यानंतर ते झिरो टाईम इन्स्टंट ला आणि असेल बरोबर तर हे इलेक्ट्रिक फिल्ड भविष्य आणि वर्तमानातील आहे आणि हा 0 वरचा आहे मला म्हणायचे आहे हा सराव आहे आपण कसे कॅल्क्युलेट कराल त्याचा आपण कन्व्होल्युशन कसे काढता बरोबर तर हे 0 ते जात आहे तर हा दुसरा भाग इथला 0 ते जात आहे जसा हा पुढे जात आहे आणि दुसऱ्या बाजूला जसजसा पुढे जात आहे तसे इलेक्ट्रिक फिल्ड पहा वाढत जात आहे तर कमी कमी होत आहे तर शेवटी जेव्हा असेल तेव्हा मला मिळेल बरोबर तर जर मी सबस्टीट्यूट केले तर मला काय मिळेल विद्यार्थी E 1 बरोबर अगदी सुरुवातीला तर आपण निवड करू शकता की जर आपल्याला सुरुवातीला इलेक्ट्रिक फिल्ड कॉन्स्टंट हवे आहे किंवा अगदी शेवटी त्याचा काही फरक पडत नाही ते पीसवाईज कॉन्स्टंट आहे बरोबर तर ही टुल्स आहेत तर आता हे स्पष्ट झाले का तर जर मला असे म्हणायचे आहे हे खरंच स्पष्ट व्हायला हवं कारण इतर गोष्टी त्यानंतरच्या ह्याच भागावर अवलंबून आहेत त्यामुळे हे जे आत्तापर्यंत आपण केले ते सर्व स्पष्ट व्हायला हव्यात तर आपण डेबाय मॉडेल घेतले आपण हा टाइम डोमेन मध्ये कसा दिसतो हे काढण्यासाठी त्याचा इंव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म काढला D आणि E यांच्यामधील घटक रिलेशन मध्ये टाईम डोमेन सबस्टीट्यूट केला हे सर्व काही आपण आत्तापर्यंत केले तर डेबाय मॉडेल मध्ये प्रामुख्याने कोणती अॅप्रॉक्सीमेशन असतात आणि आणि दुसरे अॅप्रॉक्सीमेशन आहे हे पीसवाईज कॉन्स्टंट या या ठिकाणी आपल्याकडे दुसरी काही निवड नाही त्यापेक्षा पण जास्त चांगले काही करू शकणार नाही कारण मला फक्त डिस्क्रीट टाईम इन्स्टंट ला च फक्त इलेक्ट्रिक फिल्ड माहित आहे इतर दुसऱ्या ठिकाणी ते माहीत नाही विद्यार्थी समजा 0 ते E कॉन्स्टंट असेल E हा 0 ते n कॉन्स्टंट का असला पाहिजे मी E ला यी सेल च्या प्रत्येक टाईम इन्स्टंट ला कॅल्क्युलेट करत आहे त्यामुळे माझ्याकडे ते रेकॉर्ड आहे आणि ह्या इंटीग्रल ला मी ते ठेवण्याची गरज आहे मला म्हणायचे आहे आपण या कंटीन्यूअस केस कडे इलेक्ट्रिक फील्ड कंटीन्यूअस केस कन्व्होल्युशन कडे पहा त्याला ची गरज आहे आणि हा 0 ते व्हेरी होत आहे त्यामुळे त्याला ते ची गरज असते त्यामुळे त्याचे इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट नाही विद्यार्थी होय ओके तर याला आपण म्हणूया होय चांगला मुद्दा रिलॅक्सेशन टाईम आहे त्याला या इथल्या इंटिग्रेशन च्या व्हेरिएबल शी काहीच देणे घेणे नाही होय खूप चांगला मुद्दा ओके तर आपण पुढे जाऊ या तर आपली पुढची पायरी असेल ही आपल्याकडे आता आहे पुढची पायरी असेल त्याला अपडेट इक्वेशन्स मध्ये वापरणे ही लॉजिकल स्टेप आहे तर आपली मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation आपल्याला काय सांगत आहेत तर मी असे गृहीत धरत आहे की तिथे करंट नाही नाहीतर त्या ठिकाणी अजून एक करंट टर्म आली असती तर आता हे होईल बरोबर त्याचा अर्थ असा की हे जे मी आधी डिराईव्ह केलेले एक एक्सप्रेशन आहे केवळ मला घेण्याची गरज नाही तर मला यावे लागेल आणि त्यानंतर हे दोघे वजा करावे लागतील ओके तर आपण लिहू या माझ्याकडे जी तर आहे एक्सपांडेड तर इक्वल टू काय असेल तर आपण हे इंटिग्रल सगळीकडे येते हे नोंद करा त्यासाठी देखील आपण शॉर्ट हॅन्ड नोटेशन वापरू बरोबर तर आता मी फक्त हे इंटीग्रल कॉल करत आहे बरोबर तर यासाठी हे करण्यासाठी आपण वेगळा रंग वापरू या इथे याला मी असे म्हणणार आहे नाहीतर सगळीकडे मला हे इंटिग्रल लिहावे लागेल बरोबर तर पहिली टर्म काय आहे मला म्हणायचे आहे माझ्याकडे सगळीकडे आहे त्यानंतर माझ्याकडे आहे आता मला दिसत आहे लक्षात आहे का मला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे मधून आणि यांच्यामध्ये खूपशा टर्म्स सामायिक असू शकतात तर मी केवळ समेशन लिहीन आणि त्यानंतर मी बजावाकी करेन तर या ठिकाणी पहिली टर्म तर आपण ने सुरु करूया तर हे काय असेल विद्यार्थी E n बरोबर आणि त्यानंतर बरोबर मी ने सुरुवात करत आहे बरोबर तर हे असेल जर आपण फक्त इंडायसेस चा ट्रॅक ठेवलात तर हे खूप सोपे आहे बरोबर पुढचे असेल विद्यार्थी 1 आणि हे कंटीन्यूअस असेल अगदी पर्यंत विद्यार्थी तिथे किती टर्म आहेत या किती टर्म आहेत विद्यार्थी N टर्म N टर्म ओके आता आपण लिहूया हे खूप सोपे आहे म्हणून पहिली टर्म त्यानंतर याठिकाणी यापासून मी सुरुवात करेन हा प्राणी पण माझ्याकडे असेल का माझ्याकडे असेल का विद्यार्थी नाही बरोबर म्हणून ही टर्म तिथे असणार नाही पुढील असेल का माझ्याकडे समेशन ची पहिली टर्म काय असेल पहा जर तिथे असेल तिथे देखील हा आहे तिथे हा आहे तर आता मी जर हा ने रिप्लेस केला तर हे होईल असे म्हणून याठिकाणी येणारी टर्म काय असेल ही समेशन ची पहिली टर्म आहे तर ती आहे विद्यार्थी 0 हे समेशन चालूच राहील शेवटपर्यंत ह्या समेशन ची शेवटची टर्म कोणती आहे ती अजूनही आहे बरोबर किती टर्म्स आहेत टर्म्स बरोबर तर आता आपल्याला काय करायला हवे आपल्याला ही दोन कॅरेक्टर्स वजा करायला हवीत आणि ने डिवाइड करायला हवेत ओके तर आता आपण या ठिकाणी हे लिहूया आणि इज इक्वल टू बरोबर तर वजाबाकी आपल्याला थोडे डोके चालवून करावी लागणार आहे बरोबर तर हे असे ठेवणे अर्थपूर्ण आहे तर आता ह्या एपसिलोन इन्फिनिटी टर्म शी फर्स्ट आपण डील करू या आणि त्यानंतर हे समेशन करूया बरोबर तर त्या ठिकाणी आहे त्याच्याशी कोणतीच स्पर्धा नाही त्यानंतर तिथे एक टर्म आहे त्याच्याबरोबर कुणीही नाही तर त्याला आपण केवळ लिहूया त्यानंतर माझ्याकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते सामायिक होईल आणि बीटा बार्स वेगळे आहेत बरोबर माझ्याकडे आहे आणि त्यानंतर आता मी केवळ ह्या सर्व टर्म एकमेकां मधून वजा करणार आहे त्यामुळेच मी त्यांना वर खाली असे लिहिलेले आहे ह्या टर्म मी वजा करणार आहे तर आता नीट पहा E दोन्ही टर्म मध्ये सारखेच आहे ही चांगली गोष्ट आहे चला हे बरोबर आहे समेशन ओव्हर m असे म्हणून विद्यार्थी सर विद्यार्थी D n मायनस वन मध्ये पहिल्या दोन टर्म आहेत Refer Time 2046 n मायनस वन टर्म ही स्वतःच बरोबर मध्ये पहिली टर्म आहे विद्यार्थी एपसिलोन इंटू D n मायनस वन प्लस झिरो हे पहिल्या टर्म मध्ये येतात वेगवेगळे इथे या ठिकाणी काहीही नाही इथे कोणतीच टर्म नाही विद्यार्थी हे 0 आहे बरोबर हे 0 आहे विद्यार्थी होय हे पहिल्या टर्म मध्ये येते ते वेगवेगळे असते Refer Time 2101 होय मला म्हणायचे आहे मी फक्त मी या ठिकाणी एक मोकळी जागा ठेवली आहे कारण मला हे पहिल्या इक्वेशन बरोबर अलाईन करायचे होते एवढेच त्यामुळेच इथे ही मोकळी जागा आहेओके तर आता पहिली टर्म पहा तर m कुठून सुरू व्हायला हवा विद्यार्थी 0 0 आणि माझ्याकडे याठिकाणी काय आहे विद्यार्थी M प्लस 1 आणि हे समेशन m हे 0 पासून या लास्ट टर्म पर्यंत जाणार आहे ही एन्ट्री आहे विद्यार्थी अप्रतिम तर हे कठीण नाही हे केवळ बीजगणित आहे कोणती टर्म कुठे आहे याचा ट्रॅक ठेवणे खरं तर कठीण गोष्ट फक्त आणि बाकी ठीक आत्तापर्यंत याठिकाणी कोणतीच कठीण गोष्ट नव्हती एकदा का आपण डेबाय मोडेल गृहीत धरले की जे आपल्याकडे आहे ते अगदी सरळ असते फोरियर ट्रान्सफॉर्म खूप साधा होता एजेस टर्म ना अलाईन ठेवत आहेत एकमेकांच्या समोर हेच आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ही टर्म मग इथे सबस्टीट्यूट करू तर आपण इथे एक क्षण विश्रांती घेऊया ओके तर या स्टेप्स स्पष्ट आहेत का डेबाय मोडेल ने सुरुवात करा फोरियर घ्या इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म घ्या कन्व्होल्युशन सोडवा आणि आता माझ्याकडे संपूर्णपणे च्या टर्म्स मध्ये असलेले रिलेशन मिळाले आहे बरोबर उजवी बाजू संपूर्णपणे च्या टर्म्स मध्ये आहे आणि मी ती रिप्लेस ला इक्वेट करेन तर मला आणि मधील अपडेट रिलेशन मिळेल की जे मला हवे होते त्यानंतर आपण पाहू की त्या मागच्या रनिंग हिस्टरी ला काय झाले ते आत्तापर्यंत मला सर्व मागील टाईम इन्स्टंट च्या इलेक्ट्रिक फील्ड ची गरज आहे आपल्याला त्याची गरज असो वा नसो तरीही आपण त्याच्याशी डील करणार आहोत